हे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर चे स्मॉल सिग्नल इक्विवैलन्ट आहे यामध्ये C1आणि C2हे दोन कॅपेसिटर आहेत आपले सर्व विश्लेषण या आधी आपण असे समजून केले की C1आणि C2 मोठे आहेत जर ते खूपच मोठे असतील तर ते शॉर्ट सर्किट्स सारखे वर्तन करतात आता आपण ते किती मोठे असले पाहिजे ते पाहू कॅपेसिटर आणि इंडक्टर्स असलेल्या सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला सायनुसॉइडल स्टेडी स्टेट अनैलिसिस करणे आवश्यक आहे आपण असे मानू की इनपुट VS सायनुसॉइडल आहे ज्याची फ्रिक्वेन्सी 0आहे आणि आपल्याला माहित आहे की सायनुसॉइडल अनैलिसिस करताना आपण सर्व व्होल्टेजेस आणि करंट फेजर च्या माध्यमातून दर्शवितो जे मी येथे करतो हा इनपुट व्होल्टेज शी संबंधित फेजर आहे आणि आपल्याकडे कडे RSआहे C1 म्हणजे इम्पीडन्स इम्पीडन्स 1 jC1 होईल आणि हे व्होल्टेज VGS मी पुन्हा येथे फेजर च्या स्वरूपात VGS असे दर्शवित आहे आणि आउटपुट व्होल्टेज V0 येथे दर्शवित आहे आणि आपल्याला नंतर या व्होल्टेजची देखील आवश्यकता असणार आहे आणि मी त्यास VD म्हणतो म्हणजे हे इन्क्रिमेंटल ड्रेन व्होल्टेज किंवा ड्रेन आणि सोर्स दरम्यानचे व्होल्टेज आहे आता मी असे गृहित धरेन की तुम्ही सर्व सायनुसॉइडल स्टेडी स्टेट अनैलिसिस शी परिचित आहात जर नसाल तर कृपया मूळ इलेक्ट्रिकल सर्किट्स चा परत अभ्यास करा आणि मूळ संकल्पनांची पुन्हा एकदा उजळणी करा विचार करा तर आता हा करंट सोर्स नक्कीच gm VGS आहे जो फेझर आहे आता हे VS इम्पीडन्स आणि R1आणिR2च्या पैरलेल कॉम्बिनेशन मध्ये विभागले गेले आहे त्यामुळे आपल्याला VGSमिळेल आणि VGSपासून आपल्याला V0 मिळेल तर VGS VSआणि V0 VGSया दोन इक्स्प्रेशनचे मी स्वतंत्रपणे मूल्यांकन करेन आणि V0 VSमिळविण्यासाठी मी हे दोन्ही इक्स्प्रेशन एकत्र करेन जर मी या दोघांचा गुणाकार केले तर मला V0 VS मिळेल मला विस्तृत इक्स्प्रेशन लिहायची इच्छा नाही म्हणूनच मी हे अशा प्रकारे करत आहे तर आपण जर विश्लेषण योग्यरित्या केले असेल तर आपल्याला दिसेल की VGS VS मुळात VGS म्हणजे VSचा काही भाग आहे तर VGS VS हे R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन भागिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन प्लस RSप्लस 1j C1 असे आहे हे संपूर्ण पुन्हा jC1 गुणिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन भागिले 1 प्लस jगुणिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन आणि RS यांची बेरीज अशा प्रकारे लिहू शकतो आता इथे हा C1खूप मोठा आहे म्हणजे काय आहे तर मुळात ह्या C1 ने शॉर्ट सर्किट सारखे कार्य केले पाहिजे आपल्याला माहित आहे की जर त्याने शॉर्ट सर्किटसारखे कार्य केले असेल तर VGS VS म्हणजे R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन भागिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन प्लस RS असे असेल आणि येथे आपण सहजपणे पाहू शकतो की जर येथे दर्शविलेला हा भाग C1 गुणिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन आणि RS यांची बेरीज हे 1 पेक्षा खूपच जास्त असेल तर आपण या डिनामनैटर मध्ये दिलेल्या या 1 कडे दुर्लक्ष करू शकतो आणि इथे हे j C1कॅन्सल होईल आणि हे एक्स्प्रेशन R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन भागिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन प्लस RS या प्रकारे लिहिता येईल जे की रजिस्टिव्ह डिव्हायडर एक्स्प्रेशन आहे तर कॅपेसिटर निवडण्यासाठी हा निकष आहे किंवा C1हा 1 भागिले गुणिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन प्लस RSपेक्षा खूप जास्त असणे आवश्यक आहे किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जर मी कॅपेसिटर रीऐक्टन्स च्या स्वरूपात लिहिले तर कॅपेसिटर रीऐक्टन्स जे 1 C1आहे ते या R1आणिR2 चे पैरलेल कॉम्बिनेशन प्लस RS पेक्षा खूपच लहान असेल तर हा C1 चा निकष आहे आणि सर्किटच्या दृष्टीने याचा अर्थ असा आहे की जर मी या VS ला झिरो पर्यंत कमी केले तर म्हणजेच जेव्हा सर्किट चे इनपुट झिरो होते तेव्हा आपल्याकडे सर्किट हे अशाप्रकारे असते आणि आपण सहजपणे बघू शकता की या एक्स्प्रेशन मध्ये दिल्याप्रमाणे RSप्लस R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन म्हणजे या C1च्या अक्रॉस चे रेझिस्टन्स आहे तसेच आता जर तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिक सर्किट आठवत असेल तर आपण फर्स्ट ऑर्डर सिस्टीम साठी ज्याप्रमाणे कॅपेसिटर च्या अक्रॉस असणाऱ्या रेझिस्टन्स नुसार टाईम कॉन्स्टंट ईवैल्यूऐट करतो त्याचप्रमाणे आपण येथे करत आहोत आता पटकन आणखी एक मुद्दा मी नमूद करतो की ही सेकंड ऑर्डर सिस्टम आहे परंतु त्याठिकाणी दोन स्वतंत्र फर्स्ट ऑर्डर सिस्टम आहेत ज्या डीकपल केल्या आहेत म्हणून यास दोन स्वतंत्र फर्स्ट ऑर्डर सिस्टम मानणे योग्य आहे तर ही फर्स्ट ऑर्डर सिस्टम आहे आणि आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे की कपॅसिटर च्या अक्रॉस चा रेझिस्टन्स शोधणे आणि कॅपेसिटिव्ह रिएक्टन्स त्या रेझिस्टन्सपेक्षा खूपच लहान असेल हे सुनिश्चित करणे किंवा दुसर्या शब्दांत सांगायचे तर आणखी एक मार्ग म्हणजे टाईम कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी च्या रिसिप्रोकल पेक्षा जास्त आहे हे सुनिश्चित करणे आणि जेव्हा मी येथे फ्रिक्वेन्सी म्हणतो तेव्हा हा रेडियन पर सेकंदमध्ये असतो हे कृपया लक्षात ठेवा तर या सर्व निकषांचा अर्थ एकच आहे म्हणून बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये आपण जे शिकलो त्याचा याच्याशी असलेल्या संबंध सांगण्या संदर्भात आपण सक्षम असणे आवश्यक आहे तर अशाप्रकारे C1 निवडला जातो तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की कॅपेसिटर C1 चे रीऐक्टन्स हे RSप्लस R1आणिR2च्या पैरलेल कॉम्बिनेशन पेक्षा खूपच लहान असेल त्यानंतर हे शॉर्ट सर्किट सारखे कार्य करेल तर भरपूर मोठ्या कॅपेसिटर चा हा असा अर्थ आहे प्रत्यक्षात काय केले जाते की C1 हा 1 भागिले गुणिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन प्लसRS पेक्षा खूपच जास्त असल्यामुळे इथे असमानता आहे तर आपण C1 साठी निवडलेली वास्तविक वैल्यू काय आहे तर असे म्हणू या की आपण हे एक्सप्रेशन इवैल्यूएट केले तर ते 10 नॅनो फॅरड असे येईल तर आता C1काय असेल जेव्हा हे 1 मायक्रो फॅरड असेल जे की यापेक्षा जास्त आहे किंवा 1 मिलि फॅरड असेल जे की यापेक्षा खूपच जास्त आहे परंतु नक्कीच तुम्ही असा वेडेपणा करू नका विशेषत तुम्ही जर समजा C1याच्या दहापट घेतल्यास C1 हा 10 10 नॅनो फॅरड म्हणजे 100 नॅनो फॅरड असेल जे की पुरेशे आहे किंवा तुम्ही याला आणखी थोडे मोठे बनवू शकता परंतु तुम्हाला हे हजार पट किंवा त्याप्रमाणेच असे काहीतरी तयार करण्याची आवश्यकता नाही